या व्हिडिओ कॅप्सूलमध्ये आपण रेक्टिफायर्स आणि कॅपेसिटर फिल्टर पाहू आपण फुल ब्रिज रेक्टिफायर आणि फिल्टरिंग सर्किटसाठी फक्त कॅपेसिटर फिल्टर वर लक्ष केंद्रित करणार आहोत आपण समजून घेतले पाहिजे की अशी अनेक सर्किट्स आहेत जी ac ला dc मध्ये रूपांतरित करतात तथापि फुल ब्रिज रेक्टिफायर कॅपेसिटर फिल्टर कॉम्बिनेशन हे सर्वात लोकप्रिय ac to dc कन्व्हर्टरपैकी एक आहे जे आपल्याला सापडेल आणि आपल्याला ते जवळजवळ प्रत्येक उत्पादनात सापडेल जरी फुल ब्रिज रेक्टिफायर कॉम्बिनेशनचे बरेच तोटे आहेत जसे की खूप कमी पॉवर फॅक्टर ते पीक करंट आणि त्यासारख्या गोष्टी काढते त्याचे फायदे आहेत जसे की खूप कमी घटक संख्या कमी किंमत आणि खूप उच्च व्हॉल्यूमेट्रिक कार्यक्षमता हे खूप कॉम्पॅक्ट आहे यामुळे हे खूप लोकप्रिय झाले आहे आणि आपण या विशिष्ट सर्किटचा अभ्यास करू आणि नंतर आपल्याला इतर काही समस्यांचे वर्णन करेन आपल्याला सर्किट आणि त्या समस्या हाताळण्यासाठी आवश्यक सुधारणा आणि संरक्षणे आढळतील आणि कदाचित नंतर कधी आपण dc dc कनवर्टर बद्दल बोलतो मी पॉवर फॅक्टर सुधारणा तंत्र आणि पद्धतींबद्दल देखील बोलू तर आता आपण रेक्टिफायर सर्किट त्याचे ऑपरेशन आणि वेव्ह फॉर्म बद्दल बोलू तर प्रथम आपण सोर्स पासून सुरुवात करूया सोर्स सामान्यतः वॉल आउटलेट 230 व्होल्ट 50 हर्ट्झ ग्रिड आहे ते व्होल्टेज वेव्ह आकारात साइनसॉइडल आहे आणि हे लोडद्वारे इंटरफेस करणे आवश्यक आहे जे युनी डायरेक्शनल व्होल्टेज वेव्ह आकाराची अपेक्षा करते येथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लोडद्वारे सोर्स ची पोलारिटी काहीही असो विद्युत प्रवाह नेहमी त्याच डायरेक्शन ने वाहायला हवा आता डायोड्सचा इंटरफेस स्टेप बाय स्टेप करू प्रथम जेव्हा सोर्स मध्ये पोलारिटी पॉझिटिव्ह पोलारिटी असते तेव्हा हे इतर टर्मिनलच्या संदर्भात पॉझिटिव्ह असते डायोड या दिशेने जोडले जाणे आवश्यक आहे जेणेकरुन येथे दर्शविल्याप्रमाणे करंट प्रवाह पूर्ण होईल लोडद्वारे येथे करंट प्रवाहाची डायरेक्शन लक्षात घ्या जी या डायरेक्शन ने आहे आता आपण असे म्हणू की सोर्स ची पोलारिटी उलट आहे आता ती निळ्या सिग्नल पातळीमध्ये आहे हे 2 डायोड रिव्हर्स बायस्ड होतील आणि बंद होतील मी थोड्या वेळाने स्पष्ट करेन प्रथम करंट प्रवाहाची डायरेक्शन पाहू या संदर्भात हे पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला दिसेल की येथे निगेटिव्ह हाफ दरम्यान हे पॉझिटिव्ह आहे आणि प्रवाहाचा प्रवाह या दिशेने असेल आणि लोड रेझिस्टर द्वारे त्याच पॉइंट टर्मिनलमध्ये पुन्हा प्रवेश करेल आणि नंतर सोर्स कडे परत येईल येथे पुन्हा लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे करंट डायरेक्शन कायम ठेवली आहे त्याद्वारे आपल्याला दिसेल की लोडवरील व्होल्टेज युनी डायरेक्शनल आहे सोर्स व्होल्टेज पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे आता मी आपल्याला सांगतो की हा डायोड रिव्हर्स बायस्ड कसा होतो तर आपण पाहिले की जेव्हा निळ्या रंगाचे डायोड कण्डक्टींग तेव्हा हे या टर्मिनलच्या संदर्भात पॉझिटिव्ह असते म्हणून जेव्हा हा निळा डायोड हे टर्मिनल कण्डक्टींग असतो तेव्हा हा बिंदू याच्या संदर्भात पॉझिटिव्ह पोटेन्शियल वर असतो तर हा डायोड रिव्हर्स बायस्ड व्होल्टेज रिव्हर्स व्होल्टेज पाहतो म्हणून ते रिव्हर्स बायस्ड आहे आणि बंद आहे त्याचप्रमाणे या बिंदूच्या तुलनेत हा बिंदू पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे पुन्हा हा डायोड रिव्हर्स व्होल्टेज पाहतो आणि तो रिव्हर्स बायस्ड आणि बंद स्थितीत असतो तत्सम युक्तिवादाने हे पाहिले जाऊ शकते की इतर 2 डायोड म्हणजे हा डायोड आणि हा डायोड बंद केला जाईल जेव्हा व्होल्टेज पोलारिटी पॉझिटिव्ह असेल जेव्हा या संदर्भात पॉझिटिव्ह असेल तर हे इतर 2 डायोड कंडक्ट करतील आणि हे 2 डायोड बंद करतील रेक्टिफायरची एकूण योजना याप्रमाणे आहे दर्शविल्याप्रमाणे आता यासाठी आपल्याला फिल्टर कनेक्ट करावे लागेल कारण हे भिन्न व्होल्टेज आहे आपल्याला फिल्टर जोडणे आवश्यक आहे दाखवल्याप्रमाणे कॅपेसिटरला जोडणे ही एक साधी बाब आहे हे कॅपेसिटर C आहे तर आता हे कॅपेसिटर फिल्टर म्हणून काम करेल आणि dc प्रमाणे कमी अधिक प्रमाणात असलेल्या लोडमधून विद्युत प्रवाह पार करण्याचा प्रयत्न करेल आता हा मुद्दा रेक्टिफायर आणि कॅपेसिटरचे काही वास्तविक घटक पाहणे मनोरंजक असू शकते आपल्याला काही सामान्य रेक्टिफायर डायोड्स दाखवू इच्छितो आता हा एक अतिशय सामान्य रेक्टिफायर डायोड आहे जो 1N4001 आणि 1N4007 प्रकारच्या सिरीज प्रकारच्या डायोड्सच्या बहुतेक उत्पादनांमध्ये वापरला जातो हे फक्त 1 amp किंवा अधिक हाताळू शकते आणि तेही लोकप्रिय आणि सामान्य ते अशा पट्ट्या येतात आणि नंतर आपण याप्रमाणे फुल ब्रिज रेक्टिफायर तयार करण्यासाठी त्यापैकी 4 माउंट कराल आपल्या कडे हे लहान डायोड देखील आहेत हे 1N4148 प्रकारचे डायोड आहेत बरेच लहान आहेत ते फक्त 500 milliamps किंवा 800 milliamps च्या रेंजमध्ये जास्त लहान सर्किट्ससाठी हाताळतात आपल्या कडे काही FR मालिका उच्च amps उच्च amps 1 देखील आहेत येथे पहा हे 1N11 आहे जे मी आत्ता दाखवत आहे ते सुमारे 3 amps श्रेणीचे FR सिरीज डायोड आहे रेक्टिफायर डायोड सुधारण्यासाठी वापरले जाऊ शकतात आणि नंतर मी आत्ता दाखवत असलेला हा 6 amp डायोड आहे तर ते सुधारण्यासाठी देखील वापरले जाऊ शकतात येथे एक मनोरंजक गोष्ट हे दर्शवू इच्छितो की हे फुल ब्रिज रेक्टिफायर पूर्ण झाले आहे त्यात चार डायोड आहेत तर २ लीड्स ac ला जोडलेले आहेत आणि २ लीड्स युनिडायरेक्शनल पोर्ट ला जोडलेले आहेत जे प्लस मायनस आहे आणि त्या युनिडायरेक्शनल पोर्ट शी याचा अर्थ आपण लोड रेझिस्टर आणि फिल्टर कॅपेसिटरfilter capacitor कनेक्ट करता तर यामध्ये 4 डायोड्सचा समावेश आहे जो तुमच्यासाठी फुल ब्रिज रेक्टिफायर घटक उपलब्ध आहे आणखी एक मनोरंजक तुकडा हा आहे की आपण येथे पहाल की यात 5 पिन आहेत हे प्रत्यक्षात 3 फेज रेक्टिफायर आहे तुम्ही A फेजB फेजC फेज या 3 टर्मिनल्सशी कनेक्ट करा आणि त्यानंतर तुम्ही यामधून प्लस आणि मायनस आउटपुट घेऊ शकता आणि कॅपेसिटर आणि लोड या ठिकाणी जोडू शकता हे 3 फेज रेक्टिफायर आहे आणि आपल्याला दिसेल की मागील बाजूस अॅल्युमिनियम फेजिंग आहे ज्याचा वापर थर्मल रेग्युलेशन साठी हीट सिंक ला जोडण्यासाठी केला जाऊ शकतो तर हीट सिंक या प्रकारची असू शकते किंवा इतर कोणत्याही प्रकारची रचना यावर अवलंबून असते आणि अधिक चांगला थर्मल प्रवाह मिळविण्यासाठी ते या पद्धतीने माउंट केले जाईल तर या रेक्टिफायर्सप्रमाणे माझ्याकडे आपल्याला दाखवण्यासाठी काही कॅपेसिटर आहेत तर हे अॅल्युमिनियम इलेक्ट्रोलाइटिक कॅपेसिटर आहेत जे वापरले जातील लहानांमध्ये तुम्ही अशा प्रकारचे अॅल्युमिनियम इलेक्ट्रोलाइटिक कॅपेसिटर वापराल ज्यामध्ये रेषा चिन्ह असलेली निगेटिव्ह पोलारिटी असते आणि थोडी मोठी असते ज्यामध्ये 4700 मायक्रो फॅराड असतात हे देखील एक अॅल्युमिनियम इलेक्ट्रोलाइटिक आहे बहुतेक वेळा ते अॅल्युमिनियम इलेक्ट्रोलाइटिक असते जे वापरले जाईल आपल्याकडे सामान्यतः इनव्हर्ट्समध्ये उच्च शक्तीच्या सर्किट्समध्ये dc लिंक कॅपेसिटर म्हणून वापरलेला एक मोठा आहे आणि त्यासारख्या गोष्टी 1 जिथे टर्मिनल लग्स आहेत तिथे आपण लग्ज जोडता आणि हे एरोवॉक्स चे आहे हे 450 व्होल्ट डीसी उच्च व्होल्टेज आणि हजार मायक्रो फॅराड कॅपेसिटर आहे हे देखील एक अॅल्युमिनियम इलेक्ट्रोलाइटिक आहे होय हे काही घटक आहेत जे आपण पाहत आहात हे घटकांचे 2 संच आहेत जे रेक्टिफायर सर्किट्समध्ये वापरणार आहेत हो परत सर्किटिंग वर तर आपण फुल ब्रिज रेक्टिफायर आणि कॅपेसिटर एक फिल्टर म्हणून लोडमध्ये जोडलेले आहेत आता भागांची नावे देऊ आपण इनपुट सोर्सला Vin म्हणू डायोड D1 आणि डायोड D4 इनपुट डायोड D2 च्या पॉझिटिव्ह हाफ सायकल दरम्यान कनेक्ट होतात आणि Vin च्या निगेटिव्ह हाफ सायकल दरम्यान डायोड D3 आचरण करतात सध्या एक कॅपेसिटर C आणि लोड Ro आहे आपण रेझिस्टिव्ह लोड ठेवले आहे आवडीचा मुद्दा इथे आहे आणि त्याला Vc म्हणतात तुमच्यासाठी कॅपेसिटरवरील Vc किंवा व्होल्टेज महत्त्वाचा आहे कारण हाच व्होल्टेज आहे जो लोड देखील पाहत असेल आणि प्रत्यक्षात ते फिल्टर केलेले व्होल्टेज असेल या नोड वर वाहणारे 3 प्रवाह हे आणखी एक स्वारस्य किंवा आवडीचे ठिकाण आहेत हे रेक्टिफायरमधून बाहेर येणारा विद्युतप्रवाह आहे हा प्रवाह आहे जो कॅपेसिटरमध्ये वाहतो आणि हा प्रवाह आहे जो लोडमध्ये वाहतो तर इथे आपण अपेक्षा करतो की या टप्प्यावर करंट dc असेल आणि इकडे तिकडे आपण करंट स्पाइकीspiky पीकी करंट असण्याची अपेक्षा करतो येथे कॅपेसिटरद्वारे आम्ही लोड करंट मूल्याने विद्युत प्रवाह कमी होण्याची अपेक्षा करतो असे काहीतरी असं असलं तरी आपण या करंट वेव्ह च्या आकाराविषयी पुढील स्लाइड्समध्ये अधिक तपशीलवार चर्चा करू परंतु सामान्यतः ही कल्पना मला सांगायची आहे की हा एक करंट आहे ज्याचे सरासरी मूल्य आणि एक AC घटक आहे सरासरी मूल्याचा भाग लोड रेझिस्टर मध्ये जातो आणि AC घटक भाग ज्यामध्ये AC सरासरी मूल्य नाही शून्य सरासरी मूल्य कॅपेसिटरमधून वाहते आपल्याला हे माहित असले पाहिजे की स्थिर स्थितीत कॅपेसिटर फक्त शुद्ध AC करंट हाताळू शकतो सरासरी मूल्य असू नये अन्यथा चार्ज वाढेल तर स्थिर स्थितीत विद्युत् प्रवाहाचा शून्य सरासरी भाग किंवा फक्त ac घटक कॅपेसिटरमधून वाहतो तर ती फिल्टरची क्रिया आहे आता वेव्ह फॉर्म तपशीलवार पाहू त्याआधी भागांची नावे घेऊ तर रेक्टिफायरमधून बाहेर पडणारा विद्युतप्रवाह आपण I म्हणून कॅपॅसिटरमधून जाणारा विद्युतप्रवाह Ic म्हणून ओळखू चला हा साचा घेऊ हा प्रत्येक हाफ रेक्टिफाय केलेल्या भागाचा साइन वेव्ह आकार आहे तर इनपुट सोर्स चा हा पॉझिटिव्ह हाफ आहे हा इनपुट सोर्स चा निगेटिव्ह हाफ आहे रेक्टिफाय केला आहे आणि या पद्धतीने युनी डायरेक्शनल फॅशन मध्ये ठेवला आहे आपण या बिंदूपासून सुरुवात करू या हे पीक बिंदू संदर्भ म्हणून आणि नंतर आपण त्याच्याकडे परत येऊ आणि ते वाढवू आणि आपण ते स्थिर स्थितीत आहे असे म्हणू या म्हणजे कॅपेसिटन्समध्ये काही चार्ज जमा झाले आहे म्हणून जर मी म्हणतो की आपण या बिंदूपासून प्रारंभ करत आहोत तर कॅपॅसिटन्सचा व्होल्टेज देखील Vm या मूल्याचा असेल तर या टप्प्यावर कॅपेसिटर लोडमधून काही वेळ स्थिर राहून डिस्चार्ज होत आहे तर कॅपेसिटन्सचा डिस्चार्ज भाग आहे तर इनपुट वेव्ह आकार या मार्गाचे अनुसरण करीत आहे त्यामुळे जर आपण फुल ब्रिज मधील डायोड्स बघितले तर येथे नोड व्होल्टेज जास्त आहे आणि इनपुट बाजूला व्होल्टेज कमी आहे आणि सर्व डायोड रिव्हर्स बायस्ड आणि बंद आहेत त्यामुळे या भागादरम्यान आणि या भागापर्यंत कोणतेही डायोड कण्डक्टींग दिसत नाहीत कारण ते रिव्हर्स बायस्ड आहेत आणि कॅपेसिटरचा भाग इनपुट भागापासून वेगळा केला आहे तर इनपुट वेव्हचा आकार वळण घेतल्यानंतर आणि तो वर येत असताना या टप्प्यावर पोहोचेपर्यंत कॅपेसिटर स्वतःच डिस्चार्ज करत असतो ज्या क्षणी इनपुट याच्या पलीकडे वाढते डायोड्स कण्डक्ट करतात तर या प्रकरणात निळ्या रंगाचे डायोड कंडक्ट करतात आणि डायोड ज्या क्षणी कॅपेसिटर नोड पॉइंट थेट सोर्स शी जोडतात आणि ते फक्त सोर्स चे अनुसरण करते त्या क्षणी कॅपेसिटर इनपुटचे अनुसरण करते या बिंदूपर्यंत आणि नंतर पुन्हा या बिंदूनंतर लाल पुनरावृत्ती होते आणि आपल्याला कॅपेसिटर अशा प्रकारे डिस्चार्ज होताना दिसेल आणि ज्या क्षणी कॅपेसिटर अशा प्रकारे डिस्चार्ज होऊ लागतो आणि इनपुट देखील साइनसॉइडल मार्गाने खाली वाहू लागतो आपल्याला दिसेल की पोटेन्शियल मध्ये फरक आहे डायोड रिव्हर्स बायस्ड आहेत आणि ते बंद कर त्याचप्रमाणे आणि नोड Vc वरील आऊटपुटसाठी हे स्थिर स्थिती रिपल स्वरूप असेल तर ही एक रिपल आहे जी आउटपुटला लोडमध्ये दिसेल आणि ही रिपल डिझाइनद्वारे नियंत्रित करण्यायोग्य आहे हे आपण नंतर पाहू आता जर आपण फक्त या भागादरम्यान डायोडमध्ये कंडक्शन पाहिल्यास या भागादरम्यान डायोडचे कंडक्शन दिसते तर आपण सर्व चिन्हांकित करू या आणि फक्त त्या दरम्यान आपल्याला येथे प्रवाह I वाहताना दिसेल तर करंटचा प्रकार काय असेल तर ज्या क्षणी डायोड्स चालू होतात त्या क्षणी व्होल्टेज सोर्स कॅपेसिटन्सशी जोडलेला दिसतो तर ते दोन पोटेन्शियल उपकरणांचे थेट कनेक्शन आहे त्यामुळे येथे प्रचंड विद्युतप्रवाह वाढेल आणि तो केवळ ट्रॅक इंडक्टन्स ई डायोड इंपॅडन्स आणि कॅपॅसिटन्सचा कोणताही ESR इत्यादीद्वारे मर्यादित आहे फक्त अशा प्रकारच्या गैर आदर्शता केवळ विद्युत प्रवाह मर्यादित करतील तर सध्याचा लहरी आकार काहीसा असा असेल त्यात खूप तीव्र वाढ होईल आणि केवळ मार्गात येणाऱ्या मालिका इंपॅडन्स वर आधारित वेळ स्थिर असेल आता हा प्रवाह प्रत्येक हाफ सायकल ची पुनरावृत्ती करेल जसे येथे दाखवले आहे की जेव्हा कॅपेसिटन्स चार्ज होण्यास सुरुवात होते तेव्हा पहिल्या सायकल दरम्यान काय होते आपण थोड्या वेळाने पाहू प्रथम विद्युत प्रवाहाचे इतर घटक स्पष्ट करू आता आपण पाहतो की हा वेव्ह असलेल्या व्होल्टेजचा वेव्ह आकार आहे आणि हा प्रवाह आहे जो फिल्टरच्या अगदी आधी रेक्टिफायरचे आउटपुट वाहतो आता या काळात D1 आणि D4 संचलन करत आहेत आणि इतर 2 डायोड या शिखर D2 आणि D3 दरम्यान संचलन करत आहेत तर मुळात हे डायोड करंट्स बनवेल आणि जर आपण गणना केली तर जर आपण इनपुट करंट चे वेव्ह फॉर्म काढले तर हा पॉझिटिव्ह हाफ सायकल दरम्यान वेव्हचा आकार आहे आणि निगेटिव्ह हाफ सायकल दरम्यान हे याप्रमाणे उलट असेल आता इनपुट करंटसाठी हा वेव्ह आकार आहे आता लोड करंट आणि कॅपेसिटर करंट्स पाहू आता लोड करंट त्या नोड Vc नोड वरील व्होल्टेजचे अनुसरण करेल तर Vc मूल्याला R ने भागलेले Io असेल आणि येथे पाहिल्याप्रमाणे त्यात काही वेव्ह असतील दर्शविल्याप्रमाणे आणि व्यावहारिक हेतूंसाठी याद्वारे आम्ही अंदाजे सरासरी योग्य आहे आपण हा Io आउटपुटमधून वाहणारा प्रवाह रिपल फ्री म्हणून घेऊ शकतो पण एक लहान वेव्ह असेल याची जाणीव ठेवा आता आपण या I करंटमधून हा सरासरी घटक काढून टाकल्यास तुम्हाला कॅपेसिटन्समधून प्रवाहित करंट मिळेल तर या वहन कालावधीत कॅपॅसिटन्स वेव्ह फॉर्म काढू या तेव्हा आपल्याला दिसेल की कॅपॅसिटन्स करंट Io व्हॅल्यूच्या प्रमाणात खाली दर्शविला आहे स्थिर स्थितीत हे क्षेत्र या क्षेत्राच्या बरोबरीचे आहे हे लक्षात घ्यावे आपण आता सुरू करताना विद्युत् प्रवाहाबद्दल चर्चा करण्यासाठी वेव्ह फॉर्मवर पुन्हा भेट देऊ इच्छितो तर आपण आता वेव्ह फॉर्मचा हा भाग काढून टाकतो जर आपल्याला कॅपेसिटर सुरू करताना 0 व्होल्टेज दिसले तर कदाचित ते या स्तरावर असेल आता जर आपण व्होल्टेज लावला आणि तो व्होल्टेज या बिंदूपासून सुरू होत असेल तर आपल्याला दिसेल की कॅपेसिटरने चार्ज तयार केला आहे हळूहळू इथून इथपर्यंत कारण कॅपेसिटर चार्ज तयार करत आहे आणि रेक्टिफायरला विद्युत प्रवाह आहे आणि म्हणून रेक्टिफायर करंट या संपूर्ण हाफ सायकल साठी असेल तर आपण पहाल की कंडक्शन कालावधी वाढण्यास सुरवात होईल आणि पूर्ण अर्ध्या चक्रासाठी असेल त्याचप्रमाणे करंट वेव्ह च्या आकारात देखील आपल्याला असे काहीतरी सुधारित केले जाईल परंतु जर आपल्याला समजले की कॅपॅसिटन्स मध्ये शून्य व्होल्टेज होते आणि म्हणूनच या टप्प्यावर स्थिर स्थिती च्या स्थितीत शून्य चार्ज विपरीत कॅपेसिटरचा चार्ज मर्यादित होता आणि काही ऊर्जा होती ती फक्त फरक ऊर्जा बनवत होती आता ही संपूर्ण ऊर्जा तयार करावी लागेल त्यामुळे आपण कदाचित पहिल्या स्टार्टअप मूल्यावर करंट वेव्हफॉर्म सह उतराल जे खालील आणि स्थिर स्थितीतील प्रवाहांपेक्षा खूप जास्त असेल तर प्रवाहांसाठी स्टार्टअपपासून आपल्याला दिसणार्या तरंगाच्या आकाराचा हा आकार असू शकतो परंतु एक समस्या उद्भवू शकते जर चालू करण्याच्या वेळी इनपुट व्होल्टेजच्या 0 सह समक्रमित केले गेले नसेल तर काय होईल परंतु ते येथे कुठेतरी घडते याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी कुठेतरी चालू होते आणि याचा अर्थ कॅपेसिटर व्होल्टेज 0 आहे आणि ग्रिड व्होल्टेज हे खूपच उच्च मूल्याचे आहे आणि आपण दोन पोटेन्शियल उपकरणे एकत्र जोडत आहात तेथे प्रचंड करंट सर्ज प्रवाह असू शकतो तर करंट वेव्ह च्या आकाराचे काय होते करंट वेव्ह चा आकार कदाचित यासारखा दिसू शकतो परंतु मोठेपणा स्क्रीनच्या बाहेर जाऊ शकतो तो खूप मोठा प्रवाह असू शकतो आणि नंतर आपल्याला स्थिर स्थिती मिळण्यास सुरवात होईल परंतु परिणाम असे असेल की प्रथम सायकल संपेपर्यंत विद्युत् प्रवाह असेल त्यामुळे उपकरणे मोठी असल्यास डायोड उडू शकतात जर डायोडचा काही भाग उडाला असेल तर रेक्टिफायर सर्किटला दुसरा हाफ सायकल अजिबात दिसणार नाही तर ते पहिल्या हाफ सायकल च्या पुढे कधीच जात नाही म्हणून आपण प्रथम करंट सर्ज मर्यादित करणे फार महत्वाचे आहे अर्थात मी संरक्षण सर्किट्सबद्दल चर्चा करेन आणि आपण करंट सर्जे कसे मर्यादित करतो ते पाहू परंतु हे लक्षात ठेवा की सर्व काही गुलाबी नाही आणि सर्किटसह सर्व काही चांगले आणि चांगले नाही आपण फक्त चर्चा केली आहे चालू करंट खूप जास्त असू शकते आणि भिंतीच्या सॉकेट आउटलेटवर देखील ते एक मोठे ड्रेन असेल त्यांना अशा उच्च प्रवाहांसाठी रेट केले पाहिजे म्हणून आपण येथे कुठेतरी मालिका इंपॅडन्स ठेवू इच्छितो आणि करंट सर्ज मर्यादित करू इच्छितो